आपले स्वागत आहे तर हे 49 वे व्याख्यान आहे आणि आज आपण जिओमेट्रीक आणि अल्जेब्राईक गुणाकार आणि मॅट्रिक्सच्या समानतेबद्दल बोलत आहोत तर अल्जेब्राईक गुणाकार म्हणजे काय तर लॅम्बडाची वैशिष्ट्यपूर्ण समीकरणाच्या मुळाच्या रूपात लॅम्बडाच्या त्याच्या गुणाकाराचे मूळ म्हणून अल्जेब्राईक गुणाकार आणि जिओमेट्रीक गुणाकार लॅम्बडाच्या इगेनस्पेसचे परिमाण याशिवाय काहीही नाही याचा अर्थ इगेनव्ह्ल्यू लॅम्बडाशी संबंधित लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्सची संख्या आहे तर या दोन संख्या आहेत ज्या आपण आता या लॅम्बडाच्या गुणाकारांबद्दल सांगण्यासाठी वापरू कारण आपण बऱ्याच उदाहरणांमध्ये पाहिले की सर्व इगेनव्ह्ल्यूची वैशिष्ट्यपूर्ण मुळे पुनरावृत्ती झाली तर आता या अल्जेब्राईक गुणाकाराच्या मदतीने आपण मोजमाप करू शकतो तर उदाहरणार्थ एका मूळचे अल्जेब्राईक गुणाकार 3 वेळा पुनरावृत्ती होते तर मग त्या विशिष्ट मुळाची अल्जेब्राईक गुणाकार 3 आहे आणि जिओमेट्रीक गुणाकार हे इगेनस्पेसचे परिमाण किंवा त्या विशिष्ट इगेनव्ह्ल्यू लॅम्बडाशी संबंधित लिनिअर्ली इंडिपेंडेंट वेक्टरची संख्या असेल तर या दोन वर्गीकरणासह आपण पुढे जाऊ परंतु त्यापूर्वी ही एक जिओमेट्रीक गुणाकार नेहमीच अल्जेब्राईक गुणापेक्षा कमी किंवा समान असते हे एक महत्त्वपूर्ण परिणाम आहे जे औपचारिकपणे सिद्ध करू शकतो परंतु त्यास डायगोनलायझेशन इत्यादि विषयी थोडे अधिक ज्ञान आवश्यक आहे तर आता आपण हा निकाल सिद्ध करणार नाही परंतु आपण हे लक्षात ठेवू की हा जिओमेट्रीक गुणाकार नेहमीच अल्जेब्राईक गुणाकारापेक्षा कमी किंवा समान असतो याचा अर्थ असा की उदाहरणार्थ एक विशिष्ट मूळ संबंधित जिओमेट्रीक गुणापेक्षा एक विशिष्ट इगेनव्ह्ल्यू 3 वेळा पुनरावृत्ती होते म्हणजे ते लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगिनवेक्टर्सची संख्या 3 पेक्षा जास्त असू शकत नाहीत ते 3 पेक्षा कमी किंवा त्यासारखे असू शकतात तर प्रथम आपण बर्याच उदाहरणांच्या मदतीने पाहूया की येथे काय परिस्थिती उद्भवली आहे तर या प्रकरणात आपल्याला या मॅट्रिक्स चे ईगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स आढळतात तर या ईगेनसाठी या मॅट्रिक्ससाठी आपण ईगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स मोजूया आपण मागील व्याख्यानात आधीच अनेक मॅट्रिकची गणना केली आहे तर आता आपण एगिनॅव्हल्यूजच्या कॉम्पुटेशनशी परिचित आहोत तर प्रथम आपल्याला दिलेल्या मेट्रिक्सचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहून काढणे आवश्यक आहे जे आहे आणि या मॅट्रिक्ससाठी आपण येथे या डिटर्मिनन्टची गणना करू शकतो तर डिटर्मिनन्ट त्याप्रमाणेच होईल तर मी हा भाग येथे वगळतो कारण या व्याख्यानात जे महत्त्वाचे नाही आपण मागील व्याख्यानात आधीपासूनच बर्याच उदाहरणांसाठी पाहिले आहे मग आपल्याकडे काय आहे आपल्याकडे येथे हे म्हणून या मॅट्रिक्सचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे तर आता आपण असे पाहिले आहे की तेथे दोन वेगळ्या ईगेनव्हल्यूज आहेत आणि एक 2 वेळा पुनरावृत्ती आहे म्हणजेच तर हा ईगेनव्हल्यूज 2 हे दोनदा पुनरावृत्ती होईल आणि हे 8 एका वेळेस पुनरावृत्ती होते आणि आपण या अल्जेब्राईक गुणाबद्दल चर्चा केली आहे तर या या ईजिनव्हल्यू 2 ची अल्जेब्राईक गुणाकार आहे कारण येथे 2 वेळा पुनरावृत्ती केली जाते तर अल्जेब्राईक गुणाकार हा 2 आहे आणि अल्जेब्राईक गुणक 8 आहे कारण हे फक्त एकदाच पुनरावृत्ती होते तर येथे या ची अल्जेब्राईक गुणाकार 1 आहे तर याप्रमाणे जिओमेट्रीक गुणाकार परिभाषित करण्यासाठी अल्जेब्राईक गुणाकार आणि जिओमेट्रीक अल्जेब्राईक गुणाकार कसे आहे किंवा पर्यंत आपल्याला या ईजिनव्हल्यूच्या या वेक्टरची ईजिनस्पेस मिळविणे आवश्यक आहे तर या च्याशी संबंधित इगेनवेक्टर तर लक्षात ठेवा हे λ 8 एकदा पुन्हा होते तथापि आपल्याकडे आधीपासूनच असा निष्कर्ष आहे की या प्रकरणात आता इगेन जिओमेट्रीक गुणाकार 1 पेक्षा जास्त असू शकत नाही कारण या λ 8 ची अल्जेब्राईक गुणाकार 1 आहे म्हणून एगिनवेक्टर्सची गणना न करता आपण दावा करू शकतो की जिओमेट्रीक गुणाकार 1 असेल कारण निश्चितच या λ 8 च्या अनुषंगाने एक लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर असेल तर दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्स असू शकत नाहीत याचा परिणाम असे म्हणतात की जिथे हे अल्जेब्राईक बहु आहे ते जिओमेट्रीक गुणापेक्षा नेहमीच मोठे असते तर येथे आपल्याला हे माहित आहेच की दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट वेक्टर असू शकत नाहीत ते फक्त एकच असले पाहिजे कारण या λ 8 ची अल्जेब्राईक गुणाकार 1 आहे आणि त्याकडे कमीतकमी 1 ईजेनवेक्टर असणे आवश्यक आहे कारण असे फाउंडेशन म्हणतो तर आपल्याकडे आधीपासूनच हे आहे आणि डिटर्मिनन्ट 0 बरोबर आहे आपल्याकडे नेहमीच नॉन ट्रेव्हीअल समाधान नसते या समीकरणासाठी येथे तर तेथे निश्चितपणे एक लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर असेल परंतु या दोन बाबतीत असे काही असू शकत नाही जे आपण या प्रकरणात देखील पाहू तर येथे हे ए आयक्स आहे तर हे λ 8 येथे ए च्या कर्ण प्रविष्ट्यांमधून वजा केले गेले आहे आणि नंतर आपल्याकडे x1 x2 x3 आणि उजव्या बाजूला हा 0 0 0 वेक्टर आहे तर ही परिस्थिती आहे या मॅट्रिक्सच्या समीकरणाच्या प्रणालीसाठी हा row कमी केलेला इचेलॉन फॉर्म आहे आणि आता आपण येथे हे पाहत आहोत की हा पिव्होट घटक आहे आणि आपल्याकडे पिव्होट एलिमेंट आहे तर पहिल्या दोन कॉलमांमध्ये पिव्होट घटक आहेत तिसर्या कॉलमात पिव्होट घटक नाही तर हा या वेक्टरच्या घटकाशी संबंधित आहे आणि ज्याला आपण फ्री व्हेरिएबल म्हणून घेऊ शकतो तर तिथे फक्त एकच फ्री व्हेरिएबल असेल जो तिथूनही स्पष्ट होता कारण अल्जेब्राईक गुणाकार एक होता आणि त्या अनुषंगाने आपल्याला दोन फ्री व्हेरिएबल्स मिळू शकत नाहीत तर फ्री व्हेरिएबल्सची संख्या लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगिनवेक्टर्सची संख्या सांगते तर आपल्याकडे दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेंवेक्टर असू शकत नाहीत तर आपल्याला माहिती आहे की या प्रकरणात फक्त एकच फ्री व्हेरिएबल्स असेल तेथे दोन फ्री व्हेरिएबल्स असू शकत नाहीत तर हा फ्री व्हेरिएबल आहे जो आपण म्हणू शकतो असल्यामुळे आपण मध्ये आणि ची गणना करू शकतो म्हणूनच केवळ एक इगेनवेक्टर जे लिनिअर्ली इंडिपेंडेंट आहे इतर कोणत्याही इगेनवेक्टर जो हा व्हॅल्यू अल्फा घेण्यापासून आपल्याला मिळतो जिथे ते या वर निर्भर इगेनवेक्टर आहेत तर या प्रकरणात आपल्याला केवळ एक लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर प्राप्त झाला आणि म्हणूनच आपण म्हणतो की जिओमेट्रीक गुणाकार दिलेल्या जिओमेट्रीक भागाशी संबंधित जिओमेट्रीक गुणाकार जे येथे दिलेल्या चे 1 प्रमाण आहेत तर या ची जिओमेट्रीक गुणाकार संख्या 1 आहे तर येथे लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्सची संख्या आहे जेव्हा आपण या इगेनव्हॅल्यूजवर येतो तेव्हा हे λ 2 होते आणि लक्षात ठेवा हे 2 वेळा पुनरावृत्ती होते याचा अर्थ या गणिताची अल्जेब्राईक गुणाकार λ 2 म्हणजे 2 आहे तर या प्रकरणात आपल्याला संबंधित इगेनवेक्टर्स संबंधित लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्स 2 असू शकतात म्हणजे मी जास्तीत जास्त 2 असू शकते परंतु तेथेही एक असू शकते आपल्याला अगोदर त्यांची गणना करणे माहित नव्हते कारण हा इगेनव्हॅल्यू पाहता आपण दिलेल्या इगेनव्हॅल्यूच्या अनुषंगाने किती ईजीनवेक्टर लिनिअर्ली इंडिपेंडेंट असतील हे सांगू शकत नाही परंतु आता आपण काय सांगू शकतो कारण या 2 ची गुणाकार 2 होतो किंवा अल्जेब्राईक गुणाकार 2 होते आणि आपल्याला माहित आहे की जिओमेट्रीक गुणाकार 2 च्या तुलनेत किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आता आपल्याला माहित आहे की लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्सची संख्या 1 असू शकते किंवा या प्रकरणात ती आता 2 देखील असू शकते तर आपण हे मोजू या तर हे समीकरण रेखीय समीकरण प्रणाली आणि नंतर या इक्लोन फॉर्ममध्ये कमी करून मिळते या रेषेच्या समीकरण प्रणालीचा हा row कमी केलेला एक्चेलॉन फॉर्म लिहिला आहे आणि मग आता आपण ओळखू शकतो की या विशिष्ट प्रकरणात आपल्याकडे किती लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्स असतील तर येथे हा पिव्होट घटक आहे जो या प्रकरणात वजा 2 आहे आणि कॉलम क्रमांक दोन मध्ये येथे पिव्होट नाही तर कॉलम क्रमांक 1 मध्ये फक्त एक पिव्होट आहे तर येथे आणि आणि हे फ्री व्हेरिएबल्स असतील तर आता फ्री व्हेरिएबल्स असतील तर आपण त्यांना कोणतेही मूल्य देऊ शकतो याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे आता दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स आहेत कारण बर्याच फ्री व्हेरिएबल्स ठरवतात की आपल्याला किती लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स मिळतील तर या प्रकरणात आपल्याला दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स मिळतील आणि तेच आपण लिहितो तर आपल्याला हे दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स मिळाले तर हे एक आणि हे एक ते लिनिअर्ली इंडिपेंडेंट कुठे आहेत हे तपासू शकतात तर त्या λ 2 च्या अनुरुप आहे कारण अल्जेब्राईक गुणाकार 2 च्या पुनरावृत्ती 2 वेळा होते ही अल्जेब्राईक गुणाकार 2 आहे आणि आपल्याला जिओमेट्रीक गुणाकार देखील प्राप्त झाला तर या बाबतीत जिओमेट्रीक गुणाकार देखील 2 आहे तर आपल्याकडे अल्जेब्राईक गुणाकार 2 आणि जिओमेट्रीक गुणाकार 2 देखील आहे जिओमेट्रीक पुन्हा अल्जेब्राईक पेक्षा जास्त असू शकत नाही परंतु या प्रकरणात आपल्याला किमान समानता मिळाली तर या λ 2 ची जिओमेट्रीक गुणाकार 2 आहे कारण आपल्याकडे या लॅम्बडाशी संबंधित दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगिनवेक्टर्स 2 समान आहेत तर हे उदाहरण 2 जिथे आपण या चे ईगेनव्हल्यूज आणि ईजीनवेक्टर्स निर्धारित करतो आणि या प्रकरणात एखादी व्यक्ती सहजपणे गणना करू शकते ईगेनव्हल्यूज डायगोनल एंटीज असतील कारण ते कमी त्रिकोणी मॅट्रिक्स आहे आणि त्रिकोणी मॅट्रिकस आपल्याकडे येथे सर्व ईगेनव्हल्यूज डायगोनल वर बसून आहेत तर आपल्याकडे हे आहे हे त्रिकोणी मॅट्रिक्सचे ईगेनव्हल्यूज आणि ईगेनव्हल्यूज नेहमीच एक डायगोनल घटक असतात तर आपल्याकडे हे ईगेनव्हल्यूज आहेत ईगेनस्पेस साठी गणना करेल पुन्हा मी येथे म्हणेन जर आपल्याला अल्जेब्राईक गुणाकार जाणून घ्यायचा असेल तर ते 2 साठी 2 आणि 3 चे अल्जेब्राईक गुणक 1 आहे तर येथे ज्या जिओमेट्रीक गुणाकार प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आता ईगेनस्पेसचे गणित करायचे आहे तर इथे एगेनस्पेस तर म्हणून येथे 2 डायगोनल एंटीज वजा केले जातील तर आपल्याला 0 मिळतील 0 तिथे 1 तिथे तर हे आता मॅट्रिक्स आहे तर आपण येथे काय पहात आहोत आपण हे घेऊ शकतो की आपण row इंटरचेज करू शकतो आणि नंतर आपल्याकडे हे एक प्रकार आहे row कमी झालेल्या इचेलॉन 0 बनवतात जर आपल्याला आवडत असेल तर आपण तळाशी पोहोचू शकतो तर आपण इथे सहजतेने या एक्चेलॉन रूपात रूपांतरित करू शकतो आणि मग येथे 2 पिव्होट घटक असतील म्हणून जेव्हा आपण या एचेलॉन रूपात रुपांतरित करतो तेव्हा हा पिव्होट घटक असेल आणि हे देखील पिव्होट घटक असेल आणि हा मधला एक तर येथे पहिल्या कॉलमात एक पिव्होट आहे आणि तिसर्या कॉलमात एक पिव्होट आहे आणि हा फ्री व्हेरिएबल असेल तर हा फ्री व्हेरिएबल असेल याचा अर्थ असा की केवळ एक फ्री व्हेरिएबल व आपल्याला केवळ एकच लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स मिळेल परंतु आता आपल्याला जिओमेट्रीक गुणाकार 1 आहे म्हणून मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे दिलेले ईगेनव्हल्यूज साठी आपण किती ईगेनव्हल्यूज वेक्टर किती लिनिअर्ली इंडिपेंडेंट आहोत याचा अंदाज आधीच सांगू शकत नाही म्हणून आपण त्यांची गणना करणे आवश्यक आहे या परिणामावरून आपल्याला काय माहित आहे की अल्जेब्राईक गुणाकार 2 च्या तुलनेत कमी किंवा समान आहे किंवा जिओमेट्रीक गुणाकार या 2 ची अल्जेब्राईक गुणाकार 2 इतकीच आहे आपल्याला माहित आहे की तेथे लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स जास्तीत जास्त 2 असतील तेथे तीन लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स असू शकत नाहीत उदाहरणार्थ या प्रकरणात परंतु आपल्याला 2 किंवा 1 माहित नाही तर आपण काय निरीक्षण केले आहे मागील उदाहरणात जरी अल्जेब्राईक गुणाकार 2 होते आणि जिओमेट्रीक गुणाकार देखील 2 होते या प्रकरणात आपल्याकडे अल्जेब्राईक गुणाकार 2 आहे परंतु या प्रकरणात जिओमेट्रीक गुणाकार फक्त 1 आहे तर येथे जिओमेट्रीक गुणाकार 1 आहे कारण आपल्याकडे 1 लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स आहे आणि 2 ची अल्जेब्राईक गुणाकार 2 आहे कारण 2 हे 2 वेळा पुनरावृत्ती होते या च्या ईगेनस्पेसवर येत आहे तर आपल्याला आधीच माहित आहे की तिथे एकच असेल तर या प्रकरणात आपल्याला माहित आहे की निश्चितपणे एकच फ्री व्हेरिएबल असेल कारण अल्जेब्राईक गुणाकार 1 आहे तर आपल्याकडे 1 पेक्षा जास्त लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स असू शकत नाहीत तर जर आपण हे मोजले तर आपल्याकडे हे आहे आणि नंतर जेव्हा आपण ही सिस्टम सोडवितो तर आपण असे पाहतो की या प्रकरणात 2 पिव्होट आहेत आणि जेव्हा आपण फक्त 0 असे बनवू शकतो आणि मग ते देखील एक पिव्होट बिंदू बनतील कारण त्या बाबतीत हे 0 नसेल तर आपल्याकडे 2 पिव्होट घटक असतील आणि या प्रकरणात हा फ्री व्हेरिएबल असेल तर म्हणून हा अल्फा शी संबंधित आहे आणि हा 0 असेल आणि देखील मॅट्रिक्सच्या या रचनेतून असेल तर आपल्याला समाधान आणि अपेक्षेप्रमाणे मिळेल किंवा या च्या अनुषंगाने फक्त एकच लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स आहे तर या λ 3 ची जिओमेट्रीक गुणाकार 1 आहे आणि या ची अल्जेब्राईक गुणाकार देखील 1 या प्रकरणात आहे आणखी एक उदाहरण आपल्याला आढळेल की या लॅम्ब्डाच्या या इगेनस्पेसचे परिमाण येथे या अगदी खास मॅट्रिक्सच्या बरोबरीचे आहे तर या प्रकरणात पुन्हा आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहावे लागेल तर याचा अर्थ तर या प्रकरणात आपण काय पाळतो की वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे तर आपल्याकडे ही 3 मुळे आहेत तर 1 1 1 याचा अर्थ असा की या लॅम्बडाची ही अल्जेब्राईक गुणाकार 1 च्या बरोबरीने आता 3 आहे तर आपल्याकडे उदाहरण आहे जिथे या सर्व गोष्टी समान आहेत परंतु तीन वेळा पुनरावृत्ती केल्या आहेत जेव्हा आपण येथे ईगेनस्पेस मोजत आहोत म्हणजे आपल्याला ईगेनवेक्टरची गणना करावी लागेल जेणेकरुन हे समीकरण असेल तर या प्रकरणात काय होईल जेव्हा आपण डायगोनल एंटीजमधून हे घेतो तर हे डायगोनल देखील 0 असेल आणि आपल्याकडे हे अगदी साधे उदाहरण आहे आणि या प्रकरणात फक्त 1 पिव्होट असेल तर या पहिल्या कॉलममध्ये पिव्होट असेल तर दुसरा आणि तिसरा फ्री व्हेरिएबल्स असेल तर हा एक पिव्होट घटक बनणार आहे आणि नंतर दुसरे काहीच नाही तर आपल्याकडे फ्री व्हेरिएबल आहे तर तेथे दोन फ्री व्हेरिएबल म्हणजे 2 लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईगेनवेक्टर आहेत तर येथे तर आपल्याकडे आहे तर येथे इगेनव्हल्यूज 1 जे 3 वेळा पुनरावृत्ती होते तर या लॅम्बडाची अल्जेब्राईक गुणाकार 1 च्या 3 बरोबर 3 आहे आणि या लॅम्बडाची जिओमेट्रीक गुणाकार 1 बरोबर 2 आहे तर ते 2 लिनिअर्ली इंडिपेंडेंट वेक्टर आहेत तर या इगेनस्पेसचे परिमाण 2 आहे किंवा या लॅम्बडाची जिओमेट्रीक गुणाकार 1 च्या 2 च्या समान आहे या प्रकरणात जरी हे पुन्हा 3 वेळा पुनरावृत्ती केले गेले परंतु आपल्याला हे परिमाण फक्त 2 नाही 3 आणि 1 नाही म्हणून मिळाले परंतु येथे संभाव्य मूल्ये 3 असू शकतात कारण ही परिस्थिती 2 आहे परंतु ती 1 म्हणून असू शकते चांगले या उदाहरणात पुन्हा आपण ही आयडेंटिटीमॅट्रिक्स घेऊ आपल्याकडे मूल्यमापन करणे अगदी सोपे आहे आपल्याला या A चे इगेनस्पेस परिमाण हे आयडेंटिटीमॅट्रिक्स बरोबर आहे आणि आपण त्याचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहिले तर आपल्याला हे मिळेल तर आपल्याकडे पुन्हा हे आहे जे या इगेनव्हल्यूज ची अल्जेब्राईक गुणाकार आता फक्त 3 आहे तर या 1 अनुरुप अल्जेब्राईक गुणक 3 आहे आणि जर आपण जिओमेट्रीक गुणाकारांची गणना केली तर ते आता मनोरंजक आहे तर एगेनस्पेसची गणना या ने केली जाईल आणि म्हणून जेव्हा आपण डायगोनल एंटीज मधून हा इगेनव्हल्यूज 1 वजा करतो तर आपल्याला येथे 0 मॅट्रिक्स काय मिळेल आणि पुन्हा 0 मॅट्रिक्सच्या बरोबरीचे असेल तर मग या प्रकरणात आपण काय पहातो येथे कोणतेही पिव्होट नाही येथे पिव्होट नाही आणि सर्व व्हेरिएबल्स ते फ्री व्हेरिएबल्स आहेत तर आपण निवडू शकतो ते येथे चे मूल्य मोकळे करू शकतात ते येथे फ्री आहेत आणि हे आत्ताच पाहिले आहे की आपल्याकडे येथे 0 मॅट्रिक्स एक वजा लंबडा I आहे आणि नंतर आपल्याकडे हा मुक्तपणे निवडण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला जे आवडते आणि घेतले आहेत कारण तिन्ही फ्री व्हेरिएबल्स आहेत आणि मग हा तर या λ 1 च्या अनुरुप या प्रकरणात आमच्याकडे तीन लिनिअर्ली इंडिपेंडेंट एगेनवेक्टर आहेत तर λ 1 ची अल्जेब्राईक गुणाकार 3 आहे आणि जिओमेट्रीक गुणाकार देखील इगेनस्पेसचे परिमाण आहे जे या प्रकरणात 3 आहे तर आपण या उदाहरणात पाहिले आहे की जर हे 3 वेळा पुनरावृत्ती केले गेले तर आपल्याला संपूर्ण परिमाण देखील मिळण्याची शक्यता आहे येथे इगेनस्पेसचे परिमाण 3 आहे जितक्या वेळा पुनरावृत्ती केली गेली परंतु त्याचा परिणाम काय म्हणतो की ते 3 पेक्षा जास्त असू शकत नाही आणि स्वाभाविकच येथे असे आहे कारण परिमाण हे संपूर्ण परिमाण आहे कारण घटक या चे आहेत आणि आपल्याकडे परिमाण असू शकत नाही त्या दृष्टीने 3 पेक्षा जास्त आपण येथे देखील निष्कर्ष काढू शकतो मॅट्रिकची समानता येथे एक संकल्पना आहे जी येथे सादर करेल आणि आपण पुढच्या व्याख्यानात चर्चा सुरू ठेवू आपल्याकडे हे असल्यास n क्रॉस n मॅट्रिक्स B ला n क्रॉस n मॅट्रिक्स A सारखेच म्हणतात जर आपल्याकडे मॅट्रिक्स A आणि B दरम्यानचे संबंध असतील तर आपण या P ला मॅट्रिक्स A सारखेच म्हणतो आहे किंवा A हे मॅट्रिक्स B सारखेच आहे आणि आपल्याकडे या P चे काय आहे काही नॉन सिंगल्युलर मॅट्रिक्स P जर येथे असा एक मॅट्रिक्स असेल तर हा नॉन सिंगल्युलर मॅट्रिक्स P म्हणजेच P व्यस्त अर्थ आहे तर जर आपल्याकडे येथे B आणि A या दोन मॅट्रिकचे संबंध आहेत जे ने B ला इतर मॅट्रिक्स दिले आहेत तर आपण कॉल करू की ही दोन्ही समान आहेत आज आपण स्वतःच तपासू शकू अशा काही गुणधर्मांसारखे समान शब्द आपण का वापरतो ते B आणि A अनेक सामान्य गुणधर्मांना इगेनव्हल्यूज इगेनवेक्टर्सच्या संदर्भात वाटून घेतात आणि इतर काही बाबी देखील आहेत ज्या आपण पुढील व्याख्यानात सुरू ठेवू तर आज आपण पाहत आहोत की B जर A सारखा असेल तर B मध्ये A सारखा इगेनव्हल्यूज असेल जर x हा A चा एजीनवेक्टर असेल तर हा त्याच ईगेनन्व्हल्यूशी संबंधित B चा ईगेनवेक्टर आहे म्हणजे जर आपल्याला एखाद्याचे ईगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर माहित असेल तर आपल्याला दुसर्याचे ईगेनव्हल्यूज ईजीनवेक्टर मिळू शकतात खरं तर त्यांच्याकडे समान ईगेनव्हल्यूज आहेत आणि ईगेनवेक्टर देखील फक्त असेल ज्या आपण आधीपासूनच अशाच t परिभाषेत सादर केल्या आहेत तर आपण घेते की हे लॅम्ब्डा या मॅट्रिक्स A चे ईगेनव्हल्यू आहे आणि A सारखेच आहे आपल्याकडे B मॅट्रिक्स आहे तर या A साठी आमच्याकडे असलेल्या नात्याबद्दल प्रथम तो x हा ईगेनवेक्टर आहे आणि हा ईगेनव्हल्यू आहे तर हा संबंध आहे आणि आता आपण काय करतो आपण येथे या ने गुणाकार करतो तर आपल्याकडे उजवीकडील P ही मॅट्रिक्स आहे जी आपण तिथे समानतेबद्दल बोलत आहोत तर आपल्याकडे Ax आहे आणि येथे देखील आहे तर लॅम्बडा स्थिर आहे म्हणून आपल्याकडे x आहे आणि मग आपण काय करतो आपल्याकडे लॅम्बडा x सारखाच आहे A पुन्हा आपण हा आयडेंटिटी मॅट्रिक्स सादर केला आहे तर B चा एक इगेनव्हल्यूज आहे आणि एक इगेनव्हल्यूज संबंधित ईगेनवेक्टर्स आहे दुसरा निकाल जो प्रत्यक्षात आपण या पहिल्या निकालात आधीच पाहिलेला आहे आणि A आणि B हे समान प्रकारचे मॅट्रिक आहेत नंतर त्यांच्यात समान वैशिष्ट्यपूर्ण बहुपद आहे तर अखेरीस आपण आधीपासूनच पाहिले आहे की त्यांचे समान इगेनव्हल्यूज आहे तर जर आपल्याकडे समान इगेनव्हल्यूज असतील तर त्यांच्याकडे समान वैशिष्ट्यपूर्ण बहुपद आहे परंतु हे पाहण्याचा हा आणखी एक मार्ग आहे तर आपण घेतो तर आपण काय पाहिले आहे की या चा डिटर्मिनन्ट इतकाच आहे त्यांच्याकडे समान वैशिष्ट्यपूर्ण बहुपद आहे दुसऱ्या शब्दांत आपण पुन्हा असे म्हणू शकतो की या A आणि B समान इगेनव्हल्यूज असतील आणि आपण मागील स्लाइडमध्ये पुन्हा इगेनव्हेक्टरचा संबंध तसेच पाहिले आहे या निष्कर्षाप्रमाणेच या व्याख्यानमालेत आपण अल्जेब्राईक बहुगुणितपणाबद्दल बोललो आहोत आणि हे इगेनव्हल्यूज च्या घटनेच्या संख्येशिवाय काहीच नव्हते आणि आपण जिओमेट्रीक गुणाकार देखील पाहिले आहे जो त्या इगेनव्हल्यूज शी संबंधित लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्सची संख्या होती आणि नेहमीच असे असते की जिओमेट्रीक गुणाकार अल्जेब्राईक गुणापेक्षा कमी असते आणि आपण समान मॅट्रिकबद्दल देखील बोललो आहोत याचा अर्थ असा आहे की B आणि A एकमेकांना समान मॅट्रिक आहेत जर आपल्याकडे हे संबंध काही अविभाज्य मॅट्रिक्स P साठी आहे म्हणूनच ही व्याख्याने तयार करण्यासाठी वापरले जाणारे संदर्भ आहेत आणि आपल्या लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद